शुभेच्छा मेरिलच्या शिक्षणाच्या पहिल्या तत्त्वांवरील मॉडेल 3 युनिट 8 मध्ये आपले स्वागत आहे पूर्वीच्या युनिट्समध्ये आपण मेरिलचा संदर्भ घेतला होता परंतु या युनिटमध्ये आपण मेरिलच्या तत्त्वांचा अधिक तपशीलवार शोध घेण्याचा प्रयत्न करू मागील युनिटमध्ये आपण वर्गात विविध प्रकारचे निर्देशात्मक घटक कसे वापरायचे ते पाहिले या युनिटमध्ये आपण मेरिलची शिकण्याची पाच प्रथम तत्त्वे समजून घेऊ आपल्याला माहित आहे की आपल्याकडे जगभरात वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सूचना पद्धती उपदेशात्मक पद्धती निर्देशात्मक रचना शास्त्र आहेत शैक्षणिक तंत्रज्ञानाचे संशोधन इंस्ट्रक्शनल डिझाइन पद्धतीपेक्षा स्वतंत्र असणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की या तत्त्वांचे पालन बहुतेक निर्देशात्मक मॉडेल्समध्ये किंवा निर्देशात्मक पद्धतींमध्ये स्पष्टपणे किंवा अप्रत्यक्षपणे या नावाने किंवा अन्य कोणा नावाने केले पाहिजे परंतु मेरिलला अशी तत्त्वे काढण्याची इच्छा होती जे बहुतेक यशस्वी इन्स्ट्रक्शनल मॉडेल्स किंवा इंस्ट्रक्शनल पद्धतींमध्ये सारखी असतील आणि हे अगदी स्पष्ट आहे की ही तत्त्वे स्वतःमध्ये आणि स्वतःची नमुना किंवा शिकवण्याची पद्धत नव्हती ही तत्त्वे भिन्न मॉडेल्स आणि वेगवेगळ्या निर्देशात्मक पद्धतींनी लागू केली जाऊ शकतात त्यापैकी काही मॉडेल्समध्ये वास्तविक शब्दावली भिन्न असू शकते परंतु मूळ तत्व त्याचा आत्मा समान आहे आणि पुढे मेरिलला ही तत्त्वे लिहिलेल्या नियमांच्या स्वरूपात हवी होती म्हणजेच ते रचनात्मक आहेत फक्त ती काय आहे त्याचे वर्णन करीत नाहीत परंतु ती नियमात्मक असतात आणि निर्देशात्मक पद्धत किंवा निर्देशात्मक मॉडेल डिझाइन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देतात ही परस्पर संबंधित नेमून दिलेली तत्त्वे आहेत मेरिलने प्रथम तत्त्वे म्हणून पाच तत्त्वे सांगितली तो त्यांना प्रथम तत्त्वे म्हणून संबोधतो कारण ती कोणत्याही निर्देशात्मक मॉडेलच्या किंवा निर्देशात्मक पद्धतीच्या रचनेसाठी खूप मूलभूत असतात

शिक्षणाची ही पाच प्रथम तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत आपण पाहिले त्याप्रमाणे कार्यक्रम आणि सराव ही काही प्रकारची किंवा सर्व प्रथम तत्वे वापरतात आणि मेरीलच्या प्रबंधानुसार एखाद्या विशिष्ट मॉडेलची किंवा शिकवण्याच्या पद्धतीची कार्यक्षमता प्रभावीपणा आणि खिळवून ठेवण्याची क्षमता ही तत्त्वे लागू केली जातात त्या प्रमाणात असतात म्हणजेच या तत्त्वांची जितकी अधिक व्यापक अंमलबजावणी होईल तितकी प्रभावी कार्यक्षम आणि खिळवून ठेवणारे शिकवणे असेल पाचही तत्त्वे अंमलात येताच मेरीलच्या प्रबंधानुसार शिकवणे खूप प्रभावी कार्यक्षम आणि आकर्षक होईल निश्चितच असे नाही की यात कोणतीही प्रसंगनिष्ठ तत्वे गुंतलेले नाहीत ते प्रभावीपणा किंवा कार्यक्षमता किंवा प्रतिबद्धता थोडी बदलू शकतात परंतु व्यापकपणे ही सार्वभौम तत्त्वे आहेत जर ही पाच तत्त्वे शिकवण्याच्या पद्धतीत लागू केली गेली तर शिकवण्याचे 3 ई अजून वाढतील हा मेरिलचा प्रबंध आहे त्याचा मागोवा घेण्यासाठी आपल्याकडे जास्त अनुभवात्मक पुरावे नाहीत परंतु अंतर्ज्ञानाने आपल्यातील सर्व शिक्षकांना या तत्त्वांना अर्थ आहे हे समजेल ते सार्वभौम असल्याचे दिसून येते सांगितलेल्या शिकवण्याच्या पद्धतीने शिकणे हे ही शिकवण्याची पाच प्रथम तत्वे ज्या प्रमाणात अवलंबली जातील त्याप्रमाणात सोपे होईल या भागात आपण काय करू मेरिलची प्रथम पाच शिकण्याची तत्त्वे आणि त्यानंतरच्या भागात या पाचही तत्त्वांची अंमलबजावणी करणार्या एका मॉडेलवर चर्चा करू आपण आधीच नमूद केल्याप्रमाणे विविध मॉडेल या तत्त्वांची अंमलबजावणी करू शकतात त्यानंतरच्या भागात जेव्हा आपण इतर शिकवण्याच्या पद्धतीच्या दृष्टिकोनाकडे पाहू तेव्हा आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू की ते मेरिलच्या या पाचही शिकण्याच्या पहिल्या तत्त्वांशी कुठे संबंधित आहेत मेरिलने ओळखल्याप्रमाणे आणि नमूद केल्याप्रमाणे शिक्षणाची पाच पहिली तत्त्वे आहेतः टास्क सेंटर्ड तत्व

पहिले टास्क सेंटर्ड प्रिन्सिपल जेव्हा शिकणारे कार्य केंद्रित शिकवण्याच्या पद्धती नुसार शिकतात तेव्हा शिक्षणास प्रोत्साहन दिले जाते जेव्हा मेरिल 'टास्क' म्हणतो तेव्हा तो वर्गाच्या शेवटी दिलेल्या स्वाध्यायासारखा किंवा प्रश्नासारखा नसतो मेरिलला खरोखरच विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यात व्यस्त रहावे अशी इच्छा आहे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवसायात पडल्यानंतर त्यांना ज्या कार्यांना सामोरे जावे लागेल त्या पद्धतीची ही कार्ये आहेत जेव्हा विद्यार्थ्यांची सोप्या कार्यापासून जटिल कार्याकडे प्रगती होते तेव्हा कार्य केंद्रित शिकवण्याची पद्धत वाढीस लागते कार्य केंद्रीत शिकवण्याच्या धोरणापासून शिकणे जेव्हा वर्गाने संपूर्ण कार्यामध्ये सोप्या आणि जटिल प्रगतीची कामे केली तेव्हा वर्धित होते हे अगदी स्पष्ट आहे की अगदी सुरूवातीस विद्यार्थ्यांना अत्यंत जटिल कार्ये आरामदायक वाटणार नाहीत तर आपण बर्यापैकी सोप्या कार्यासह सुरुवात करू शकतो परंतु कार्य संपूर्ण कार्य असले पाहिजे हा मेरिलचा प्रबंध आहे हळूहळू आपण शिकणाऱ्या पुढे सादर केलेल्या संपूर्ण कार्यांची जटिलता वाढवू शकतो आणि सुरुवातीला थेट निर्देश युक्ती सूचना इत्यादींच्या रूपात प्रशिक्षकाचा पाठिंबा खूप व्यापक असू शकतो शिकणारे जसजसे जटिल संपूर्ण कार्ये अनुक्रमे शिकत असतात हळूहळू शिक्षकांनी त्यांचा पाठिंबा काढून घेणे आवश्यक आहे जेणेकरुन शिकाऊ व्यक्ती ती कार्ये पार पाडू शकतील त्या कार्यांवर कमी अधिक स्वतंत्र पणे काम करू शकतील थेट सूचना परंतु वास्तविक जगाच्या अस्सल समस्या किंवा कार्ये यांच्या संदर्भात वास्तविक जगाच्या अस्सल समस्या म्हणजे नेमके काय हे वेगळे आहे सर्वसाधारणपणे हा दृष्टिकोन विषय केंद्रित सूचना पद्धतीपेक्षा वेगळा आहे जो कार्य केंद्रित पद्धतीपेक्षा कदाचित लोकप्रिय आहे एखाद्या विषयावर केंद्रीत प्रशिक्षणात्मक पद्धत म्हणजे काय होते म्हणजे समस्या सोडवण्याकरिता आवश्यक असणारी सर्व संबंधित घटक कौशल्ये प्रथम सादर केली जातात वास्तविक समस्या सोडवण्यापूर्वी हा एक प्रकारचा तळाकडून वर असा दृष्टीकोन आहे जिथे प्रथम विविध कौशल्य संच दिले जातात एक सावधगिरीची सूचना असू शकते "तुम्हाला त्याचे महत्त्व प्रारंभी कळत नसेल पण त्यानंतरच्या धड्यात हे तुम्हाला दिसेल" आपण प्रथम सर्व मूलभूत कौशल्ये सादर करतो मग आपण या कार्यक्षमतेवर आधारित एखादा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो कार्य केंद्रीत प्रशिक्षणात्मक पद्धती संपूर्ण कार्याच्या अग्रभागी सुरू होते आपण कार्य सह प्रारंभ करतो सुरुवातीला जटिलता कमी असू शकते परंतु कार्य करण्याचे प्रकार व्यावसायिकांच्या कार्यक्षमतेप्रमाणेच आहेत जे शिकून विद्यार्थ्यांना निराकरण करावे लागतात त्यांच्या नंतरच्या व्यवसायात ते कोणत्या प्रकारचे कार्य करतात ते संपूर्ण कार्ये सादर करण्याचे मॉडेल बनते कार्याच्या प्रत्येक स्तरावर सूचना पुनरावृत्ती होते आणि नंतर आपण अधिक जटिल कार्याकडे जातो किमान कार्य केंद्रीत सूचना धोरण म्हणजे एकच कार्य असेल परंतु मेरिल अतिशय ठामपणे म्हणतो की प्रसंगनिष्ठ अडचणी असल्याशिवाय एक कार्य करण्याऐवजी वाढत्या गुंतागुंतीच्या कार्यात प्रगती करणे चांगले तो सूचित करतो सुरुवातीला प्रशिक्षकाचे समर्थन व्यापक असू शकते परंतु हळू हळू प्रशिक्षकाने तिचा पाठिंबा काढून घेणे आवश्यक आहे जेणेकरुन विद्यार्थी शिकणारे स्वतंत्रपणे तो प्रश्न सोडवण्यासाठी काम करू शकतील जटिलता कमी ते जादापर्यंत वाढत असताना प्रत्यक्षात प्रशिक्षकाचा आधार कमी आणि कमी होत जातो जेणेकरून अधिक जटिल प्रश्नांचा सामना करण्यास शिकणाऱ्यांना अडचण येणार नाही परिस्थितीजन्य अडचणी असल्यास कमीतकमी कार्य केंद्रीत धोरण हे एकच कार्य असू शकते परंतु ते एक संपूर्ण कार्य असले पाहिजे हे समस्या आधारित सारखे नाही समस्येवर तोडगा काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडून समस्या आधारित शिक्षण हे ओपन एंडेड एक्सप्लोरर असल्याचे दिसून येते ते एकमेकांकडून शिकतात प्रारंभी प्रशिक्षकाद्वारे प्रदान केलेल्या रिसोर्सेस पुढील तत्त्व म्हणजे सक्रियता तत्त्व मेरिल असे म्हणतो की "प्रभावी कार्यकुशल आणि खिळवून ठेवणाऱ्या बहुतेक उपदेशात्मक मॉडेलमध्ये हा घटक असतो " सध्याच्या कार्यक्षमतेशी संबंधित असलेले पूर्वीचे ज्ञान किंवा अनुभव आठवण्याचे वर्णन करण्याचे किंवा दर्शविण्याचे निर्देश देऊन जेव्हा संबंधित बौद्धिक रचना सक्रिय केल्या जातात तेव्हा शिक्षणास प्रोत्साहन दिले जाते याचा अर्थ असा होतो की ज्ञान म्हणजे रचनात्मक प्रकारचा सिद्धांत आहे ज्ञान हे विद्यार्थ्यांना आधीपासूनच असलेल्या ज्ञानांवर आधारित आहे तेच त्यांचे ज्ञान नवीन ज्ञान निर्माण करण्याचा पाया बनते आणि शिकणारे नवीन ज्ञान त्यांच्या आधीपासूनच असलेल्या ज्ञानामध्ये मिळवले जाते अशाप्रकारे शिकणे पुढे जाते हा प्रबंध आहे विद्यार्थ्यांना नवीन ज्ञानाची सुरूवात करण्यापूर्वी प्रशिक्षकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की विद्यार्थ्यांनी संबंधित मागील ज्ञानाचा आधार आठवला पाहिजे विद्यार्थ्यांनी लक्षात आणली पाहिजे जेव्हा विद्यार्थी मागील ज्ञान आणि अनुभव एकमेकांबरोबर वाटतात तेव्हा सक्रियतेपासून शिकणे वाढते मागील ज्ञान कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेत हे सुनिश्चित करण्याची एक चांगली पद्धत आहे की सर्व विद्यार्थ्यांना त्यांची मागील संबंधित ज्ञानाची पार्श्वभूमी आठवली पाहिजे हे अनुभव सामायिक करून सहकारी त्यांचे स्वतःचे वैयक्तिक अनुभव मागील ज्ञानाची पार्श्वभूमी मानसिक मॉडेल आठवू शकतात त्यांची तुलना करू शकतात आणि मतभेद असल्यास ते चर्चा करू शकतात म्हणून विद्यार्थी एका प्रकारच्या सहयोगी प्रयत्नात भाग घेऊ शकतात ज्यामुळे ते मागील ज्ञानाच्या आधारावर एकमेकांच्या स्मरणशक्तीला मजबुती देतात जेव्हा शिकणारे हे नवीन ज्ञान आयोजित करण्यासाठी एखादी रचना आठवतात किंवा मिळवतात तेव्हा सक्रियतेपासून शिकणे वाढते ज्ञान एकत्र होण्यासाठी काही रचना असणे अत्यंत आवश्यक आहे सहजगत्या माहितीचे तुकडे जोडण्याचा प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांकडून खोलवर शिकण्यास खरोखरच हातभार लागत नाही विद्यार्थ्यांकडे योग्य मानसिक मॉडेल रचना असणे आवश्यक आहे जे नवीन शिक्षणास सामावून घेईल प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे सध्या काय आहे कल्पना काय आणि मग त्यांची एकमेकांशी चर्चा घडवून योग्य कल्पना सादर करणे आणि त्यानंतर ते योग्य मानसिक रचनेनुसार काम सुरू करू शकतील यासाठी मदत करणे आवश्यक आहे पूर्वी शिकलेल्या संबंधित संज्ञानात्मक रचना परत आठवण्यास आणि त्या सध्याच्या कामाशी संबंधित आहेत की नाही हे तपासण्यास सांगण्यामुळे ते योग्य मानसिक मॉडेल आठवतील याची खात्री केली जाते स्वत हून विद्यार्थी कदाचित पूर्वीच्या ज्ञानापासून योग्य मॉडेल जे सध्याच्या ज्ञानासाठी उपयुक्त आणि योग्य असेल काढू शकणार नाहीत प्रशिक्षकाने त्यांचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना मॉडेलची आठवण येऊ द्या त्यांना चर्चेत भाग घेऊ द्या आणि आवश्यक असल्यास शिक्षक त्यांना मानसिक मॉडेल सुधारण्यास मदत करू शकतात जेव्हा त्यांना योग्य मानसिक मॉडेल आठवते तेव्हा शिकणे वर्धित होते असे योग्य मॉडेल विद्यार्थ्यांना सूचनांच्या त्यानंतरच्या टप्प्यात म्हणजेच प्रात्यक्षिक अनुप्रयोग आणि प्रतिबिंब दरम्यान मदत करते ही एक अतिशय महत्वाची पायरी आहे आणि काही निर्देशात्मक मॉडेल्समध्ये ही प्रबळ भूमिका निभावते परंतु काही अनुभवांमध्ये मेरिलच्या लक्षात आले आहे आणि आपल्यातील काहींनी देखील हे पाहिले असेल की प्रशिक्षक हा टप्पा सोडून देतात त्यामुळे विद्यार्थी नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी खरोखरच योग्य प्रकारे तयार नसतात मागील अनुभव सांगितल्यामुळे सहकाऱ्यांना विविध अनुभव माहित होतात मॉडेल सादर करणाऱ्याने काय वर्णन केले आहे हे प्रत्यक्षात इतर अनुभवू शकतात आणि यामुळे त्यांच्यात समान प्रतिबिंब तयार होते जे संपूर्ण वर्गाला सर्व शिकणार्याच्या मनात योग्य अशा आवश्यक मानसिक मॉडेलसह शिकण्यासाठी सज्ज राहण्यास मदत करते नवीन विषय सुरू होण्यापूर्वी हे अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे पुढील महत्त्वपूर्ण तत्व म्हणजे प्रात्यक्षिक शिकण्याशी सुसंगत असलेले प्रात्यक्षिक दाखवल्यामुळे शिकणे सुलभ होते मेरिल वेगळी शब्दावली वापरतो विषय मुद्दे मेरील वर्गीकरण प्रकार म्हणून किंवा प्रक्रियेच्या प्रकारानुसार किंवा काय असल्यास प्रकारचे प्रश्न उत्तर म्हणून वर्गीकरण करतो परंतु आपण ब्लूमच्या वर्गीकरणाचे अनुसरण करीत आहोत म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की मूलत या तत्त्वाचा अर्थ असा आहे की प्रात्यक्षिक विषयाच्या परिणामाशी किंवा या विशिष्ट सत्रामध्ये शिकविण्यात येणाऱ्या क्षमतेशी सुसंगत असणे आवश्यक आहे प्रात्यक्षिक विषयाच्या निकालाशी सुसंगत असले पाहिजे संबंधित सीओची संज्ञानात्मक प्रक्रिया कोणत्या पातळीवर आहे यावर अवलंबून त्याच संज्ञानात्मक स्तरावर प्रात्यक्षिक दर्शविले जाणे आवश्यक आहे सीओ 'विश्लेषण' पातळीवर असल्यास सूचना प्रात्यक्षिक 'विश्लेषण' पातळीवर असले पाहिजे मोठ्या प्रमाणावर मेरिल जे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते असे आहे की शिकण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रदर्शन हे शिकविल्या जाणाऱ्या सामग्रीच्या प्रकारानुसार सुसंगत असणे आवश्यक आहे सहकाऱ्यांनी चर्चेद्वारे आणि प्रात्यक्षिकेद्वारे प्रात्यक्षिकातून शिकणे वर्धित होते विद्यार्थी जे शिकवले जात आहे त्याबाबत निष्क्रीय शोषक नसावेत परंतु त्यांनी सक्रियपणे भाग घेणे आवश्यक आहे ते आपापसात चर्चा करू शकतात आणि आवश्यकतेनुसार त्यांची कौशल्येदेखील प्रदर्शित करू शकतात परंतु शिकणारे आणि शिक्षक यांच्यात सक्रिय संवाद शिकण्याला प्रोत्साहन देईल सहकार्यांशी चर्चेद्वारे आणि प्रात्यक्षिकेद्वारे प्रात्यक्षिकातून शिकणे वर्धित होते जेव्हा विद्यार्थ्यांना एखाद्या संघटनात्मक रचनेचा विशिष्ट घटनांशी संबंध जोडण्यास मार्गदर्शन केले जाते तेव्हा प्रात्यक्षिकातून शिकणे वर्धित होते फार व्यापक तत्त्वे त्या तत्त्वांच्या अंमलबजावणीच्या विशिष्ट घटनांशी संबंधित असणे आवश्यक आहे प्रात्यक्षिकात सामान्य तत्त्वे तसेच ही तत्त्वे लागू केली जातील अशा विशिष्ट घटनांचा समावेश असला पाहिजे आणि विद्यार्थ्यांकडे मागील ज्ञान आणि सध्याचे ज्ञान यांचा सामान्य तत्व आणि विशिष्ट घटना यांच्याशी संबंध स्पष्ट करणारी रचना पाहिजे जेव्हा विद्यार्थी विषयाशी संबंधित माध्यमांद्वारे निरीक्षण करतात तेव्हा प्रात्यक्षिकातून शिकणे वर्धित होते विषयाच्या प्रकारानुसार सीओचा प्रकार मजकूर किंवा ग्राफिक्स किंवा सिम्युलेशन किंवा प्रत्यक्षात कार्यरत मॉडेल्सचा वापर करावा लागू शकतो आपण वापरत असलेले कोणतेही माध्यम जे आपण शिकत आहोत त्यातील गुणवत्तेशी सुसंगत असले पाहिजे याचा अर्थ असा होतो की माध्यमांची विषयांच्या अपेक्षित परिणामांशी किंवा गुणवत्तेशी सुसंगती असणे आवश्यक आहे प्रात्यक्षिकातील महत्त्वाच्या घटकांवर विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी याबाबत त्यांना मार्गदर्शन देणे आवश्यक आहे प्रात्यक्षिके होत असताना शिक्षक महत्त्वपूर्ण घटकांकडे लक्ष वेधून प्रात्यक्षिकाच्या त्या महत्त्वाच्या घटकांचे निरीक्षण विचार करणे आणि त्यांचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करू शकतात सुरुवातीच्या टप्प्यात विद्यार्थी प्रात्यक्षिकातील काही महत्त्वाचे घटक विसरतात त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे कारण संबंधित मानसिक मॉडेल शिकण्यापूर्वी आठवले तरी हे घडू शकते प्रात्यक्षिका दरम्यान मेरील माहिती देणे आणि सादर करणे यातील फरक स्पष्ट करतो मूलत ब्लूम वर्गीकरणाच्या अर्थाने याचा अर्थ असा आहे की पातळी लक्षात ठेवा समजून घ्या आणि लागू करा माहिती ही सर्वसाधारण तत्त्वांचे सादरीकरण आहे आणि विद्यार्थ्यांनी ती आठवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे चित्रण म्हणजे विशिष्ट प्रकरणांसह सामान्य तत्वांचे प्रात्यक्षिक आहे आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रकरणांमध्ये तत्त्वे लागू करण्यात सक्षम असणे आवश्यक आहे विषयाच्या स्वरुपानुसार माहिती आणि चित्रण दरम्यान प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे विषयाच्या स्वरुपानुसार प्रात्यक्षिकात मजकूर ग्राफिक्स सिम्युलेशन इत्यादी उचित संबंधित माध्यमांचा वापर करणे आवश्यक आहे वापराचे तत्वः जेव्हा शिकणारे शिकवल्या जात असलेल्या विषयाला अनुरुप त्यांच्या नव्याने घेतलेल्या ज्ञानाच्या वापरात व्यस्त असतात तेव्हा शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते पुन्हा एकदा ब्लूमच्या वर्गीकरणाच्या संदर्भात असा वापर संबंधित सीओ किंवा कार्यक्षमतेच्या संज्ञानात्मक प्रक्रिया पातळीशी सुसंगत असावा म्हणूनच विश्लेषणाच्या पातळीवर ही एक क्षमता असेल तर विद्यार्थ्यांनी विश्लेषणाच्या पातळीवर असलेल्या एखाद्या क्रियेत गुंतले पाहिजे जर ती वापरण्याच्या पातळीवर असेल तर विद्यार्थ्यांनी ती वापरली पाहिजे मेरिलचे वापर तत्व अत्यंत व्यापक अर्थाने वापरले जाते हे मूलत ब्लूमच्या वापरा' तत्त्वानुसार नाही परंतु मुळात ते संज्ञानात्मक स्तरावर असलेल्या प्रश्नात गुंतवून ठेवत आहे जे सीओच्या किंवा गुणवत्तेच्या आकलन पातळीशी सुसंगत आहे जेव्हा शिकणारे त्यांच्या नवीन प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या वापरात व्यस्त असतात जे शिकविल्या जाणाऱ्या विषयाच्या प्रकाराशी सुसंगत असते ज्याचा अर्थ मुख्यतः सीओ किंवा गुणवत्तेसह सुसंगत असतो विद्यार्थ्यांना अभिप्राय मिळतो तेव्हा वापरातून शिक्षण प्रभावी होते वापर करत असताना विद्यार्थ्यांना योग्य अभिप्राय मिळणे आवश्यक आहे वापराद्वारे शिक्षण मित्रांच्या सहकार्यामुळे वाढीस लागते शिकण्याच्या सर्व परिस्थितींमध्ये मित्रांच्या सहकार्यामुळे शिक्षण वाढीस लागते हे सर्वज्ञात आहे जेव्हा विद्यार्थ्यांना वापरासाठी प्रशिक्षित केले जाते आणि क्रमाक्रमाने हे प्रशिक्षण कमी केले जाते तेव्हा शिकणे वाढीस लागते आपण नमूद केल्याप्रमाणे आपल्याकडे वाढत्या क्रमाने जटिल कार्ये आहेत सुरुवातीच्या टप्प्यात शिक्षकाकडून होणारी मदत खूप महत्त्वाची ठरते परंतु विद्यार्थी जसजसे अधिक जटिल समस्या घेऊन पुढे सरकतात तसतसे प्रशिक्षकाकडून मिळालेला पाठिंबा हळूहळू कमी केला जाणे काढून घेणे आणि विद्यार्थ्यांनी स्वतः चे कार्य स्वतः पार पाडणे आवश्यक आहे जोपर्यंत विद्यार्थी स्वतः संपूर्ण काम करू शकत नाहीत तोपर्यंत हे चक्र सुरू राहते हे मेरिलचे आणखी एक महत्त्वाचे तत्व आहे वापराचे शेवटचे महत्त्वाचे तत्व जे बहुतेक निर्देशात्मक परिस्थितीत दुर्लक्षित केले जाते ते म्हणजे एकीकरण तत्त्व जेव्हा शिक्षणाने नवीन प्राप्त केलेले ज्ञान विद्यार्थ्यांकडून त्यांच्या अंतर्गत संज्ञानात्मक रचनांमध्ये त्यास प्रतिबिंबित करण्याचे आणि चर्चा करण्याचे निर्देश देऊन एकत्र केले जाते तेव्हा शिकण्यास मदत होते बरेचदा शिक्षक "याचा विचार करा" असे म्हणतात आणि ते तिकडेच सोडतात वास्तविक त्याबद्दल विचार करा हे एकत्रीकरणाचेच तत्त्व आहे विद्यार्थ्यांना विचार करण्याच्या प्रक्रियेत गुंतवण्यासाठी प्रशिक्षकाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे विद्यमान ज्ञानामध्ये नव्याने मिळवलेल्या ज्ञानाचे एकत्रीकरण ही विद्यार्थ्यांच्या सखोल शिक्षणाची एक अत्यंत महत्वाची बाब आहे हे ज्ञान एकत्रित करण्यासाठी आणि हे त्यांच्याजवळ राहील याची खात्री करण्यासाठी विद्यार्थी विविध तंत्रे वापरू शकतात एक गोष्ट अशी असू शकते की शिकणारे आपले नवीन ज्ञान सार्वजनिकपणे प्रदर्शित करू शकतात हे नवीन ज्ञान सार्वजनिकरित्या प्रदर्शित केल्यामुळे ते बरेच काळ त्यांच्या लक्षात राहील काही विशिष्ट तपशील ते बर्याच अंतरानंतर पुन्हा लक्षात ठेवू शकणार नाहीत परंतु सामान्य वापराचा संदर्भ त्यांच्याकडेच टिकून राहील एकीकरणातून शिकणे सहकारी समालोचनाद्वारे वर्धित केले जाते जेव्हा आपण आपल्या स्वतच्या नव्याने घेतलेल्या ज्ञानाचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत असाल आणि सहकारी त्याची समीक्षा करू शकले तर तुम्ही एका शिक्षकाची भूमिका बजावत आहात कारण विद्यार्थी आता त्याला नव्याने प्राप्त झालेल्या ज्ञान याचे प्रात्यक्षिक करत आहे एका अर्थाने ही शिक्षकाची भूमिका आहे कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकच जास्त शिकत असतो कारण आपण एखाद्या भूमिकेचा बचाव युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करता एक कौशल्य वापरता यामुळे विद्यार्थी जेव्हा शिक्षकांची भूमिका करतो तेव्हा शिक्षण शक्तिशाली बनते जेव्हा ते नवीन ज्ञान आणि कौशल्ये वापरण्यासाठी वैयक्तिक मार्ग तयार करतात शोध लावतात किंवा अन्वेषण करतात तेव्हा एकीकरणातून शिकणे वर्धित होते त्यांच्या नवीन संबंधित ज्ञानास त्यांच्याशी संबंधित असलेल्या वास्तविक संदर्भात लागू करण्याची संधी जितकी जास्त असेल तितके शिकणे अधिक मजबूत होईल आणि या नवीन ज्ञानाची जाणीव जास्त काळ राहील तर हे एक महत्त्वपूर्ण तत्व आहे जिथे विद्यार्थी शिकणारे यांना त्यांचे नवीन अधिग्रहित ज्ञान विद्यमान ज्ञानासह एकत्रित करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते हे जे शिकले आहे ते टिकवून ठेवण्यास विद्यार्थ्यांना मदत करते सहकाऱ्यांच्या चर्चेद्वारे आणि समालोचनाद्वारे विचार करण्यास प्रोत्साहित केले जाते आणि विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान सार्वजनिकपणे प्रदर्शन करण्याची संधी दिली तर ते एक उत्तम प्रेरक असू शकते शिकणारे जेव्हा त्यांनी त्यांच्या नवीन शिकलेली कौशल्ये स्वतः बाबत वापरतात तेव्हा शिकणे अधिक स्थिर होते आपण मेरिलच्या मॉडेलकडे संपूर्ण कार्य विशिष्ट यथार्थवादी कार्य केंद्रीत चार चरणांचे चक्र म्हणून पाहू शकतो असे कार्य ज्याचे स्वरुप विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात ज्या प्रकारच्या कार्यांना सामोरे जावे लागेल त्याप्रमाणे असेल पहिला टप्पा सक्रियता आहे जिथे आधीची मानसिक मॉडेल्स वापरली जातात आणि नवीन माहिती प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार केले जाते त्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे प्रात्यक्षिक जिथे शिक्षक विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे आणि विद्यार्थ्यांद्वारे प्रात्यक्षिक केले पाहिजे असे प्रात्यक्षिक दर्शवितात प्रात्यक्षिक संज्ञानात्मक प्रक्रिया आणि संबंधित सीओ किंवा कार्यक्षमतेच्या ज्ञान श्रेणीवर अवलंबून असते यानंतर हे कार्य विद्यार्थ्यांद्वारे त्यांचे नवीन प्राप्त केलेले ज्ञान वापरून केले जाते अनुप्रयोग टप्पा शेवटी एक महत्त्वाचा एकीकरण टप्पा जिथे शिकणारे आपले नवीन मिळवलेले ज्ञान त्यांच्या विद्यमान ज्ञानामध्ये एकत्रित करतात आणि संपूर्ण गोष्ट भक्कम केली जाते आणि योग्य क्रिया जसे गट चर्चा विचार करणे जर्नल लिहिण्यासारखे सुरू केल्या जातात ज्या या कार्यक्षमतेस दीर्घ काळ टिकवून ठेवण्यास प्रोत्साहित करतात या दरम्यान एक सूक्ष्म रचना मार्गदर्शन प्रशिक्षण विचार चक्र चालू असते सक्रियता टप्प्यात प्रत्यक्षात शिक्षक विद्यार्थ्यांना रचना परत आठवण्यासाठी मदत करत असतात प्रात्यक्षिका दरम्यान शिक्षक आवश्यकपणे मार्गदर्शन करीत असतो किंवा एखाद्या तज्ञाची भूमिका बजावत असतो वापराच्या टप्प्यात शिक्षक खरोखरच प्रशिक्षकाची भूमिका बजावत असतो विद्यार्थ्यांना त्यांचे नवीन घेतलेले ज्ञान वापरण्यास मदत करत असतो आणि हळूहळू प्रशिक्षण कमी करत असतो आणि अंतिम हि उप चक्र आहेत या सूक्ष्म चक्राची प्रशिक्षकाची समज जितकी अधिक चांगली असेल निर्देश तितकेच प्रभावी असू शकतील असा विश्वास ठेवतो की फक्त माहिती हेच शिक्षण ज्यामध्ये "फक्त मी तुम्हाला सांगितले तेच लक्षात ठेवा" अशा सूचना शेवटी दिलेल्या असतात अशी शिक्षणपद्धती अगदी खालच्या पातळीची आहे म्हणजेच हा एकमार्गी प्रवाह आहे आणि सक्रियतेचा कोणताही चरण अनुप्रयोग चरण प्रतिबिंब चरण यात नाही शिकवण्याची अधिक प्राथमिक तत्त्वे शिकवण्याच्या धोरणामध्ये लागू झाल्यावर शिकवण्याचे धोरण उच्च स्तरावर पोहचेल उदाहरणार्थ जर निर्देशात्मक धोरणामध्ये सक्रियतेचा चरण समाविष्ट असेल तर शिक्षण एक स्तर वर असेल जर त्यात कार्य केंद्रित पद्धत समाविष्ट असेल जिथे संपूर्ण शिक्षण एका वास्तववादी कार्याबद्दल संपूर्ण कार्येभोवती होते तर शिक्षण पुढील उच्च स्तरावर पोहोचते जर विद्यार्थ्यांना त्यांचे नवीन घेतलेले ज्ञान लागू करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली असेल तर शिक्षण अजूनही उच्च पातळीवर पोहचते शिकवणुकीत शिकणार्याच्या भागावर विचार करण्यासाठी जागरूकपणे प्रोत्साहनाचा समावेश असल्यास शिक्षणासंबंधी धोरण अजून उच्च पातळीचे धोरण बनते मग आम्हाला उच्च स्तरीय निर्देशात्मक पद्धत मिळते हा मेरीलचा प्रबंध आहे हे समर्थन करण्यासाठी आमच्याकडे जास्त अनुभवात्मक पुरावे नाहीत परंतु अंतर्ज्ञानाने हे अगदी स्पष्ट दिसत आहे आणि मेरिलला त्याच्या शिकवण्याच्या रचना सिद्धांताच्या क्षेत्रातील त्याच्या अफाट अनुभवामुळे आणि विविध मॉडेल्सच्या त्याच्या अफाट अनुभवाने आत्मविश्वास वाटतो की हे प्रत्यक्षात खरं आहे जरी शिक्षणात्मक परिस्थितीतील वैशिष्ट्ये या प्रभावांमध्ये किंचित बदल घडवून आणू शकतात परंतु या पाच तत्वांपैकी अधिकाधिक सिद्धांत अवलंबल्यास शिकवण्याचे धोरण अधिक चांगले आणि चांगले होते हे सर्वसाधारणपणे सत्य आहे जर एखाद्या निर्देशात्मक रचना मॉडेलमध्ये शिक्षणाची ही पाचही प्रथम तत्त्वे समाविष्ट केली गेली असतील तर ते बर्यापैकी प्रभावी कार्यक्षम आणि खिळवून ठेवणारे असेल आणि ते मेरिलच्या तत्त्वांच्या पार्श्वभूमीवर आहे स्वाध्याय आपल्या आवडीची शिकवणुकीची पद्धत मेरिलची पाच प्रथम तत्त्वे किती प्रमाणात वापरते याचे मूल्यांकन करा स्वाध्यायाचे निकाल ta iisctagmail com वर पाठवल्याबद्दल धन्यवाद पुढील भागात आपण मेरिलच्या शिक्षणाच्या पाच प्रथम तत्त्वांवर आधारित एक सूचनात्मक रचना पाहू हे असे एक मॉडेल असेल जे शिक्षणाच्या पाचही प्रथम तत्त्वांचा समावेश करेल आधीच्या भागात आपण हे मॉडेल पाहिले आहे आपण त्या मॉडेलला थोड्या अधिक तपशीलात शोधण्याचा प्रयत्न करू आणि त्या मॉडेल आणि मेरिलच्या शिकण्याच्या पाच प्रथम तत्त्वांमधील व्यवहार पाहू धन्यवाद आणि आपण पुढच्या भागात पुन्हा भेटू